प्रिय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार चौथ्या आठवड्याच्या चौथ्या पाठांमध्ये आम्ही देहबोलीचा डिजिटल अर्थातच तांत्रिक घटकांचा विचार करूया जी आजच्या काळामध्ये एक उदयोन्मुख गरज आहे यापूर्वीच्या सर्व पाठांमध्ये आपण देही बोलींच्या त्या पैलूंकडे पाहिले जे बऱ्याच वर्षापासून परंपरेने या घटकांशी निगडित आहे जसजसा समाज आधुनिक तंत्रज्ञानाशी अवगत होत आहे तसा देहबोली च्या नवीन घटकांची ज्ञान जाणून घेणे खूप आवश्यक आहे यातलाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे डिजिटल बॉडी लैंग्वेज किंवा तांत्रिक देहबोली ज्याची आज आपण चर्चा करणार आहोत जेव्हा या अभ्यासाला आणि त्याच्या संशोधनाला देहबोली जोडण्यात आले तेव्हा त्याचा वेगळाच प्रतिसाद मिळाला एकीकडे याचा परिणाम शाश्वत संशोधन कार्यक्रमात झाला आणि त्याचवेळी देहबोलीच्या मुख्य भाषेकडे पहात नियमित स्तंभ म्हणून बघणाऱ्या अनेक प्रसिद्ध लोकांच्या देहबोली च्या वेगवेगळ्या घटकांवर किंवा पैलूंवर झाला आणि त्याच वेळी व्यावसायिक सेटिंग्ज सुद्धा या नवीन समजुतीने अधिक प्रभावित झाला आजच्या काळात व्यावसायिक सेटिंग्जमध्ये भिन्न मूल्यांकन प्रक्रियेचा हा अनिवार्य भाग झाला आहे देहबोलीची पारंपारिक समज आम्हाला वैयक्तिक व्यक्ती कसा आहे हे समजण्यासाठी मदत करतो आम्ही एखाद्या व्यक्तीकडे पाहू शकतो आणि वेगवेगळ्या देहबोली च्या हावभावाने त्या व्यक्तीविषयी विशिष्ट मत तयार करू शकतो तथापि हळूहळू तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आणि संबंधित क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची या तंत्रज्ञानाच्या नव्या शाखेच्या जन्माने जेव्हा आपण अभूतपूर्व विकासाकडे पहात असतो हे पारंपारिक वैयक्तिकरण केवळ अप्रचलित झाले आहे परंतुअनेक प्रकारे निरर्थक देखील ठरले आहे आणि आता आम्हाला आढळले आहे की कॉम्प्यूटर मेडिएटेड कम्युनिकेशनच्या संगणकावर आधारित संवाद सर्व बाबींमध्ये ज्याला आपण सी म्हणतो आणि डिजिटल बॉडी लँग्वेज समजणे तांत्रिक देहबोली ज्याला आपण आजच्या युगात डी म्हणतो हे समजणे अपरिहार्य बनले आहे याद्वारे विशेषत मोठ्या प्रमाणात वापरकर्त्याच्या भावनांचा अंतर्दृष्टी विकसित करण्यासाठी आणि त्याच्या अभिरुचीनुसार आणि आवडी निवडीसाठी जाणून घेण्यासाठी आम्हाला मदत होते डिजिटल बॉडी लैंग्वेजचा एक वापरकर्ता म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून आमची समज आणि डीबीएलच्या आधारे डिजिटल अनुभव सुधारते आणि पुढील धोरणे विकसित करण्यासाठी निश्चितच मदत होईल आमच्या तांत्रिक देहबोली च्या या नवीन समजुतीने देहबोली संवादाच्या अभ्यासावर तांत्रिकदृष्ट्या नवीन संशोधन करून आमच्या या या अभ्यासातला रस अधिक वाढला आहे डीबीएलचे हे पैलू इतर काही संशोधनातून समृद्ध झाले आहे विशेषत एनएलपी किंवा न्यूरो भाषिक प्रोग्रामिंगच्या क्षेत्रात जे आम्हाला सूचित करतात की नकारात्मक शरीराच्या वागण्यापासून ते सकारात्मकतेकडे जाऊ शकते आणि आपण ही नवीन कला अगदी सहज शिकू शकतो देहबोली च्या पारंपारिक अभ्यासात आपण पण हे हावभाव चेहऱ्यावरील हावभाव आणि आपला आवाज अर्थात बोलणे यावरून शिकत होतो असे मानले जाते की ते आपल्या भावना प्रतिबिंबित करतात आणि ते आपल्या मनाचे संकेत असतात आणि या संख्येचा वरूनच आपण संवादाची म्हणजेच संप्रेशन प्रक्रियेचा अर्थ काढत होतो आणि अर्थ वरूनच आपल्याला योग्य अभिप्राय देण्यास मदत होत होती अभिप्राय याच्या दृष्टीने आणि संदेश पूर्णपणे समजून घेण्याच्या दृष्टीने हे संकेत एक मौल्यवान आधार प्रधान करत होते आता आम्हाला असे आढळले आहे की या तांत्रिक युगात केवळ या साधनांचा काहीच उपयोग नाही आणि ते पुरेसे सुद्धा नाही कधीकधी लोकांना वाटते की या तांत्रिक यु गाने या साधनांचा नाश केला आहे तथापि मी असे म्हणेल की या तांत्रिक योगाने या साधनांना मारण्याऐवजी त्याचा एक भिन्न संच आणि भिन्न दीशा प्रदान केली आहे ज्यामुळे या संवादाला अधिक प्रभावीपणे समजून घेण्यात मदत होते यामध्ये असा कुठलाच घटक नाही ज्याचा अभ्यास होऊ शकत नाही आणि आजचा संदर्भ आमच्या तांत्रिक समजानुसार तयार झाला आहे आजच्या युगात तंत्रज्ञानाशीवाय कुठल्याही प्रकाराच्या संवादाचीआम्ही कल्पनाच करू शकत नाही आणि या तंत्रज्ञानाने आमच्या देहबोलीचे अभ्यासाला सुद्धा नैसर्गिकपणे एक वेगळी दिशा दर्शविली आहे तांत्रिक देहबोलीचा सुरुवातीला वापर एखाद्या व्यक्तीचे वागणे कसे असते हे जाणून घेण्यासाठी करण्यात आला उदाहरणार्थ इंटरनेटवर काय माहिती वाचत असताना कसा वाटतो यावरून एखाद्या विशिष्ट वेबसाईटचा अभ्यास करताना किंवा अवलोकन करताना त्यांचा वापरकरता निराश होतो किंवा कंटाळून जातो याचा अभ्यास करण्यात आला मी जोसेफ वाल्थरच्या एका लेखाचा येथे हे उल्लेख करू इच्छितो ज्याने असे सुचविले आहे की बहुतेक संगणक मध्यस्थी संप्रेषणावरील सिद्धांत ब्लॅक बॉक्स मध्ये नॉनव्हेर्बल म्हणजेच देहबोली कमी करतात असे मानले की आमचे देहबोलीचे हावभाव वेगवेगळे कार्य करीत असतात आमच्या संवादाशी नकळतपणे समरूप असतात आणि इथे मी सुचित करू इच्छिते ये कि देहबोलीचे हे संकेत सामाजिक कार्यशील थेट जोडलेले असतात अर्थात असे संकेत नसताना कुठलेही संवाद अथवा कार्य परिणाम कारक किंवा प्रभावशाली होऊ शकत नाही त्यांच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर संप्रेषण सिद्धांत ज्याला आपण सीएमसी म्हणतो त्याने मोठ्या प्रमाणात संप्रेषण कार्यक्रमाच्या जे पारंपारिक गैर प्रमाणिक संकेतांशिवाय होते नकारात्मक पैलूंकडे पाहिले आणि त्याने जरी या परिस्थितीकडे लक्ष देण्यासाठी बरेच सैद्धांतिक पद्धती उपलब्ध असल्यावरही एन व्ही सी आणि त्याच्याशी संबंधित सामाजिक कार्यांमध्ये े बर्याच प्रकारे ही एकास एक असा पत्रव्यवहार सुद्धा केला तिथे मी या तीन सिद्धांताचा उल्लेख करेल ज्याने याच्या उगमा साठी वेगवेगळ्या अभिप्राय दिला पहिला एक सामाजिक उपस्थिती सिद्धांत आहे दुसरे म्हणजे सामाजिक संपर्क गृहीतेचा अभाव आणि तिसरा माध्यम समृद्धी सिद्धांत आहे प्रथम सिद्धांत सामाजिक उपस्थिती सिद्धांत शॉर्ट विल्यम्स आणि क्रिस्टी यांनी 1976 मध्ये पुढे केले जेव्हा हा समोरासमोर उभे राहून होणाऱ्या संवादा पेक्षा ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संप्रेषनाला सुरुवात झाली तेव्हा या सिद्धांतांना सुद्धा एक उल्लेखनीय ओळख मिळाली जेव्हा आम्ही ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संवादकडे वळलो तेव्हा आम्हाला आढळले की देहबोली संवादाचे बरेच संकेत अनुपस्थित आहेत उदाहरणार्थ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्पर्श संवाद अनुपस्थित होते प्रॉक्सिमिक्स देखील अनुपस्थित होते ऑडिओ कॉन्फरन्समध्ये आम्हाला असे आढळते की अगदी देहबोली ने सुद्धा आपले महत्त्व गमावले आहे सैद्धांतिक दृष्टिकोनामुळे असे वाटले की या पारंपारिक संकेतांमुळे सामाजिक प्रेक्षकांच्या उपस्थितीची नोंदणी होत होती उदाहरणार्थ वक्ते यामध्ये श्रोत्यांनाप्रति परस्पर मैत्रीची भावना आहे की नाही ते लक्षात येत होते दुसरा सैद्धांतिक दृष्टिकोन पहिल्या दृष्टिकोनाच्या फारसा भिन्न नाही 1980 च्या दशकाच्या सुरुवातीस किस्लर सिगेल आणि मॅकगुएरे यांनी सामाजिक संपर्क कल्पनेच्या अभावाची सूचना दिली होती ते सुचवतात की समोरासमोर संप्रेषणाच्या संवादाच्या अवांतर पैलू देहबोलीचे घटक परस्परसंवादाचा सामाजिक संदर्भ स्थापित करीत होते ज्यामध्ये भिन्न लोक संवाद साधत होते आणि सामाजिक संदर्भ सहभागींना सामान्य वर्तणूक काय असावी आणि त्यानुसार कोणत्या कामगिरी करावी ते ठरवायला मदत होत होती या सामाजिक संदर्भाच्या अनुपस्थितीत सहभागी एकाकी होत गेले आणि त्याऐवजी स्वतःच वेड्यासारख्या मार्गाने वागत असत कारण त्यांना इतरांचे वर्तन पाहणे आणि संकेत मिळविणे याची संधी मिळत नव्हती आणि त्यामुळे हा संवाद असह्य होऊ लागला या दोन सिद्धांतांच्या तुलनेत आपल्याला आढळले की तिसरा सैद्धांतिक दृष्टीकोन थोड्या वेगळ्या आहे डाफ्ट आणि लेन्गल यांनी मीडिया रिचनेस सिद्धांत अर्थात माध्यम समृद्धी सिद्धांत 1984 मध्ये प्रथम मांडला होता आणि त्यानंतर पुढे1986 मध्ये त्याला वाढविण्यात आले त्यांनी सुचविले की संवादामध्ये देहबोलीचे पैलू ज्याप्रमाणे पारंपारिक पद्धतीमध्ये सांगितले आहे संदेश आला अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी श्रोत्यांना संदेशाचे आकलन सुलभ करण्यासाठी आणि संदेशाचा अर्थ विशिष्ट संकेतांनी अधिक समृद्ध करण्यासाठी मदत करीत होते जे फक्त शाब्दिक संभाषणात शक्य नाही थोडक्यात सांगायचे म्हणजे जे देही बोलीच्या मदतीने श्रोत्यांना संदेशाचे आकलन सुलभ होत होते तर प्रथम दोन सैद्धांतिक पध्दती सामाजिक उपस्थिती सिद्धांत आणि सामाजिक अभाव संपर्क गृहीतक सामाजिक संवादाच्या अनुपस्थितीवर लक्ष केंद्रित करतात आणि माध्यम समृद्धी सिद्धांत वैयक्तिक पातळीवरील आकलनाशी अधिक महत्व देतो हे सैद्धांतिक पध्दती ज्यांना ब्लॅक बॉक्स सिद्धांत म्हटले गेले आहे ते लवकरच हायपर पर्सनल सीएमसी आणि सामाजिक माहिती प्रक्रिया किंवा एसआयपी सिद्धांत त्यांच्या अनुकूलक मॉडेल्समध्ये बदलले तंत्रज्ञानाने याबद्दल आमची केवळ धरणाच बदलली नाही तर भिन्न व्यावसायिक सेटिंग्ज मध्ये त्याबद्दल आमचा दृष्टीकोन आणि त्यासह आमचे संबंध हे सुद्धा बदलले आणि हे बदलणारे दृष्टीकोन बदलत्या एसआयपी सिद्धांतांमध्ये प्रतिबिंबित होतात या सैद्धांतिक पध्दतीनुसार वापरकर्ते देहबोली च्या संकेतांचा शोषण करतात किंवा त्याऐवजी त्यांच्या सापेक्ष अभावावरकार्य करतात आणि त्यानंतरच ते वेगवेगळ्या विशिष्ट संकेत देखील विकसित करू शकतात या सिद्धांतानुसार सीएमसीमध्ये अजूनही आपले महत्त्व कायम ठेवणारा संकेत क्रोनोमिक्स आहे आमच्या नवीन उदयोन्मुख समजुतीचा एक भाग म्हणून आम्ही क्रोनेमिक्सला कालक्रमानुसार संवादाचे सार्वत्रिक पैलू म्हणून बघितलं परंतु तरीही त्याचे मूळ सांस्कृतिक समस्यांवर आधारित आहे सीएमसीच्या संदर्भात या सैद्धांतिक पध्दतींनी असे सूचित केले आहे की क्रोनेमिक्स संगणक मध्यस्थी संप्रेषणात उपलब्ध आहे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण विशिष्ट संकेत पुन्हा देऊ शकतो किंवा संकेतकांचा वेगळा संच तयार करू शकतो जे लोकांद्वारे समजले जाऊ शकते आणि संकेतांच्या पारंपारिक संचाची जागा घेऊ शकतात असे आमच्या लक्षात आले उदाहरणार्थ मानववंशशास्त्र वर आधारित भावनिक व्हिडिओज किंवा चरित्र व्हिडिओज पारंपारिकपणे शारीरिक भाषा असा विश्वास होता की एखादी व्यक्ती शरीराच्या मदतीने हावभाव करून बाह्य संदेश पाठवते आणि या वर्तनाला संवेदनाक्षम समज शक्ती आणि संप्रेषण समजण्यात आले आणि आपल्या भाषेचा दृष्टिकोनाचाआणि भावनांचा देहबोलीचा मदतीने इतर व्यक्ती कसे आकलन करू शकते याच्याशी लावण्यात आला तथापि वैज्ञानिक संशोधनातून आपली देहबोली काही अंतर्गत संदेश सुद्धा पाठवत असते असा दावा करण्यात आला आणि याचा उपयोग केवळ इतर लोकांवर प्रभाव टाकण्यासाठीच केला जाऊ शकत नाही तर याच्या मदतीने आपण आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनावर सुद्धा प्रभाव टाकू शकतो उदाहरणार्थ जर आपण सकारात्मक देहबोली राखली तर हळूहळू आपल्या भावना सुद्धा सकारात्मक होतील या वैज्ञानिक संशोधनाने शरीर आणि मेंदू यांचा खूप जवळचा संबंध आहे हे या आपल्या पारंपारिक विश्वासाला अधिक मजबूत केले आहे या टप्प्यावर आम्ही एनएलपी किंवा न्यूरो भाषिकप्रोग्रामिंग जे मन आणि शरीरा यांचा एकमेकांवर कसा प्रभाव पाडते यावर लक्ष केंद्रित करते पुन्हा संदर्भ घेऊ शकतो संगणक मध्यस्थी संप्रेषणाच्या संदर्भात ऐहिक गतिशीलता कायम महत्वाचे आहे हे विविध संशोधकांनी निदर्शनास आणून दिले आहे मी येथे हेसे वर्नर आणि ऑल्टमन यांनी 1988 मध्ये प्रकाशित केलेले संशोधनचा संदर्भ घेईन त्यांनी सूचित केले की ईमेल मध्ये वेळेला अर्थात कालक्रमाला महत्त्वपूर्ण असामान्य संकेत आहेत कारण सर्व वापरकरते तपासणी करतात प्रतिसाद मिळाला तरी तसेच उत्तर प्राप्त करण्यास विलंब झाला तरी वेळेसंबंधी दक्ष असतात तर समोरच्याला उत्तर तयार करण्यास लागणारा वेळ आणि त्यानंतर ई मेलवर उत्तर पोस्ट करायला लागणारा वेळ वेळ यावरून समोरच्या विषयी धारणा तयार करतात आणि हे संशोधन आहे की ही मते अनेकदा नकारात्मक बाजूकडे असतात उदाहरणार्थ प्रतिसादात विलंब झाल्याबद्दल ते पक्षपातीपणाचे गुणधर्म असू शकतात आम्ही परिस्थितीजन्य अडचणी ऐवजी वैयक्तिक कारणे अपयश म्हणून गृहित धरू शकतो आणि हे पक्षपाती आणि नकारात्मक बाजू पाहण्याची मानवी प्रवृत्ती कोणत्याही व्यावसायिकातील प्रारंभिक विश्वास कमी करू शकते आणि म्हणूनच हे संशोधक आम्हाला सांगतात की ई मेलमध्ये किंवा कोणत्याही सामाजिक परिस्थिती क्रॉनोमिक्स मीडिया महत्वाचे आहे आणखी एक पैलू ज्यास मजकूर समांतर भाषा असे म्हटले गेले आहे तो म्हणजे इमोटिकॉन्सचा अर्थातच भावनांचा चित्रांचा वापर इमोटिकॉनची उत्पत्ती 1990 मध्ये जपानमध्ये झाली होती आणि आता ती खूप लोकप्रिय झाली आहेत ते आता सर्व संवादामध्ये एक विस्तीर्ण उपस्थिती दर्शवितात ते ऑनलाइन संवादामध्ये भावना आणि आवाज व्यक्त करतात ज्यामुळे संप्रेषण आणि सहज समजण्याजोग्या असतात उदाहरणार्थ संवादामध्ये शब्दाच्या किंवा म्हणींच्या सुरुवातीला किंवा आजूबाजूला तारा दर्शविल्याने काय अर्थ होतो हे त्यांच्या लक्षात येते किंवा संपूर्ण कॅपिटल लेटर रागवण्याचे संकेत आहे हे सुचविते डिजिटल बॉडी लँग्वेज अर्थातच तांत्रिक देहबोली ही देहबोली सारखीच एक आकर्षक शाखा आहे हा वाक्यांश सर्वप्रथम 2000 मध्ये स्टीव्हन्स वुड्सने सादर केला होता त्यांच्या डिजिटल बॉडी लैंग्वेज या पुस्तकात स्टीव्हन वुड्स इलोक्वा येथे सह संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत आणि ग्राहकांच्या ऑनलाइन वर्तनमध्ये सक्षम नमुन्यांचे वर्णन करण्यासाठी त्याने हा वाक्यांश वापरला स्टीव्हन वुड्सने असे सुचवले की डिजिटल शरीर भाषा ही एक कला तसेच एक विज्ञान आहे संभाव्य ग्राहकांचे संकेत आणि हेतू जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आणि त्याद्वारे त्यांच्याशी अधिक चांगले संवाद साधण्यासाठी उपयोगात येते आणि तो म्हणतो ज्याप्रमाणे या दशकापूर्वी इंटरनेटच्या आगमनाने आणि माहिती मिळविण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या निरनिराळ्या विविध नवीन मार्गांचा परिचय आणि त्यामुळेच जगात झालेली उत्क्रांती या सर्व कारणांमुळे व्यवसाय विक्रेत्यांना आणि आणि आणि सेवा देणाऱ्या संस्थांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तांत्रिक देहबोली चे आजच्या युगात अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि काळाची गरज बनलेली आहे तर मग डिजिटल बॉडी लैंग्वेज या वाक्यांशाचा नेमका अर्थ काय थोडक्यात प्रत्येक संवाद आणि हावभाव जो वापर करता संकेत शब्द म्हणून वेबसाईटवर किंवा अॅपवर देतो तो म्हणजे डिजिटल बॉडी लैंग्वेज यामध्ये किती वेगाने समोरचा व्यक्ती माऊस हलवितो कुठल्या शब्दांवर आणि कशा पद्धतीने ते क्लिक करतो जिथे ते स्क्रोलमध्ये फिरवितो फिरणारे डिवाइस कसे वापरतो कोणत्या दरात टॅप करतो कुठे एखाद्या शब्दावर जास्त जोर देतो या आणि तत्सम सर्व गोष्टी येतात या सर्व गोष्टी विशेषतः व्यावसायिक विक्रेत्यांनी कडून प्रामुख्याने पाहिल्या जातात जिथे साठी संसाधनांची ऑनलाइन उपलब्धता वापरायची असते तर हळूहळू आम्हाला असे दिसून येते की वाढती ऑनलाइन विक्री आणि अभिप्राय सिस्टम आणि ग्राहकांच्या वर्तनाविषयी संबंधित माहिती व्युत्पन्न केली गेली ती लोक जी कंपनीची धोरणे व्यवस्थापित करण्याचे काम करतात त्यांना याचे महत्त्व जाणवू लागले ज्याला मी म्हणेल "ग्राहकांच्या वागणुकीचे सूक्ष्म संकेत किंवा हावभाव पकडणे समजणे आणि त्यावर प्रक्रिया करणे " ऑनलाइन प्रक्रियेचा भाग आहेत आणि त्यालाच डिजिटल शरीर भाषा म्हणून ओळखले जाऊ लागले डिजिटल प्रोफाइल ची संकल्पना प्रामुख्याने व्यावसायिक विक्रेत्यांनी समोर आणले परंतु त्याचा अर्थ आणि महत्त्व जाणून घेतल्यानंतर लवकरच ते आपल्या जीवनातील जवळजवळ प्रत्येक परिमाणात वापरले जाऊ लागले आमच्या डिजिटल प्रोफाइलच्या मदतीने आमच्या आवडीनिवडी उद्दिष्ट हेतू आणि स्वारस्याबद्दल माहितीचे विश्लेषण केले जाऊ शकते केवळ उत्पादनाबद्दलच नाही तर त्याबद्दलच्या कोणत्याही अन्य समस्येबद्दल आम्ही कदाचित ऑनलाइन उत्सुकता दर्शविली असेल तर डिजिटल बॉडी लैंग्वेज त्याचीअर्थपूर्ण मोहिम आणि प्रश्नांमध्ये देखील परिणाम समजून घेते 2007 चा एक सर्वेक्षण जो नॉलेज स्टॉर्म आणि मार्केटींग शेर्पा यांनी केला होता त्यामध्ये हे अगदी स्पष्ट झाले आधुनिक बदलत्या विक्रीच्या जगात93 ग्राहकांना ऑनलाईन माहिती ती इतर कोणत्याही सन साधनाद्वारे मिळवलेल्या माहिती मूल्यवान वाटते उदाहरणार्थ प्रकाशने किंवा हँडबुक किंवा इतर मुद्रित प्रसिद्धी साहित्य 84 टक्के ग्राहकांनी त्यांना हव्या असलेल्या माहितीच्या साधना साठी आणि प्रारंभ करण्यासाठी प्रमुख शोध इंजिनपैकी एक वापरला जवळजवळ 75 टक्के खरेदीदार त्यांच्या ऑनलाइन वस्तू खरेदीसाठी आवश्यक ती माहिती गोळा करू लागले आणि आणि 50 टक्के ग्राहकांकडून नवीन माहिती शोधण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी वेब वापरण्यात आले हे निष्कर्ष 2007 च्या सर्वेक्षणातील आणि त्यानंतर आम्हाला आढळले की तंत्रज्ञानाची उपस्थिती दिवसेंदिवस वाढतच गेली आणि म्हणूनच परस्पर संवादामध्ये समकालीन तंत्रज्ञानाचे महत्त्व याविषयी आता आपण कल्पना करू शकतो आणि म्हणूनच डिजिटल बॉडी लँग्वेज ने समकालीन संशोधनामध्ये लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली सर्व संशोधकांनी आणि त्यांच्या संशोधनाने एक मताने हे मान्य केले तांत्रिक जग म्हणजे वर्ल्ड आणि डिजिटल बॉडी लैंग्वेज या दोन्ही विषयी आपला समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे विशेषत त्या संस्थांमध्ये जे शिकण्यावर केंद्रित आहेत आणि मानवाच्या विकासाशी संबंधित आहेत त्याच्या लागू होण्याविषयी काही आरक्षणे आहेत तंत्रज्ञान सक्षम संप्रेषण आणि कमाईचे व्यवहार यांनी आमच्या वागणुकीत विविध बदल घडविले आणि आम्हाला आढळते की केवळ व्यवसायच नाही तर विविध सेवा देखील डिजिटल स्वरुपात बदलत आहेत हे अर्थातच सोयीस्कर आहे हे जलद दहावी असून वेळ देखील वाचवते महत्वाचे म्हणजे सर्वसाधारणपणे ती सर्वसामान्यांच्या आवाक्यात असते तथापि वर्गांमधील शिकवण यामध्ये जिथे हे पारंपारिक पद्धतीने मुलांच्या वागण्यावरून त्यांच्या नजरे वरून त्यांच्या आवाजातील फरकावरून त्यांच्या नजीक पणा वरून त्यांच्या वर्तनावरून आणि त्यांच्या संपर्कातून अभिप्राय न मिळाल्यास त्यांच्या विकासात हे हानिकारक होऊ शकते डिजिटलायझेशनमुळे रिअल टाइम व्यस्तता कमी होऊ शकतात ज्याचा परिणाम कदाचित प्रभावित होऊ शकतो वर्गात देहबोलीशी जुळवून घेऊन आवश्यक असल्यास शिक्षकांना हस्तक्षेप करण्याची संधी मिळू शकते त्याच वेळी आम्हाला हे मान्य करावे लागेल की आमच्या सोयी मधील कमतरता आणि आमच्या क्षमते मधील कमतरता तांत्रिक पद्धतीच्या मदतीने आरक्षित झालेली आहे या मनोरंजक व्हिडिओमध्ये डिजिटल बॉडी लैंग्वेज काय आहे हे संक्षिप्तपणे स्पष्ट केले गेले आहे तर आपल्या सर्वांना देहबोली म्हणजे काय हे माहीतच आहे अनेकदा 80 संवाद क्त चेहर्यातून चेहऱ्यावरील हावभावावरून करता येतो पण आजच्या आधुनिक आभासी जगात आपण जगातील कार्य संघामध्ये ते एक सोबतच काम करत असतो 80 टक्केआपण एकमेका समोर बसून एकाच खोलीत काम करत नाही हे बरोबर आहे जेव्हा त्यांनी ते ई मेल पाठविले तेव्हा त्यांचा खरोखर काय अर्थ होतो हे समजून घेण्यासाठी त्यांच्यातील नवीन संकेत शोधून लोकांना वाचण्यात सक्षम व्हावे लागते आणि लोकांना समजून घ्यावे लागते एका विशिष्ट वेळी आणि डिजिटल बॉडी लँग्वेज ही आमच्या डिजिटल संभाषणेमधील नवीन छुपे संकेत स्पष्ट करते आणि यावरून त्या विशिष्ट वेळेला त्या ईमेलमधून समोरच्या व्यक्तीला काय बोलायचे आहे हे हे समजण्यास आपल्याला मदत होते x किंवा जर मुख्य कार्यकारी अधिकारी कालावधीसह ठीकआहे असे लिहित असेल तर त्या कालावधीचा अर्थ असा होतो की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावून घेऊन आम्ही आमच्या वेळेच्या वेळेस कार्यक्षमता वापरत आहोत आमच्या संभाषणांमध्ये आम्ही सीसी आणि बीसीसी कोणाला ठेवतो यावरूनही आपली प्प्रतिक्रिया हे डिजिटल बॉडीचे संकेत आहेत बर्याच वेळा आम्हाला वाटतं की एखादी व्यक्ती काय म्हणत आहे हेआपल्याला नक्की माहित आहे किंवा कळले आहे परंतु बऱ्याच वेळेला नेमका आकडेवारीतून मिळणारी माहिती आणि त्या व्यक्तीचा अपेक्षित अर्थ ती यावरून बऱ्याच प्रमाणात गैरसमज चिंता संभ्रम निर्माण होऊ शकतो कारण देह मुलीच्या भाषेमध्ये आपल्याकडे टक लावून पाहणे डोळा डुलकी हलवण्याचा यातील संदर्भाचा काहीच प्रमाण नाही तर लोकांना प्रत्यक्षात मदत करण्यासाठी माझ्याकडे काही उत्तम पद्धती आहेत ते म्हणजे त्यांच्या स्वत च्या डिजिटल शैलीबद्दल आणि त्या वापरण्याबद्दल थोडे अधिक शिका आणि त्याची खात्री करा आपण मला एक उदाहरण देऊ शकता अर्थात पहिली गोष्ट म्हणजे थोडक्यात बोलणे यामुळे गोंधळ होऊ शकतो बर्याच वेळा आम्ही छोटे छोटे वाक्यांचा उपयोग करतो बरोबर मी ठीक आहे किंवा मला पाठवा अशी अनेक उदाहरणे आहेत पण त्यातील एक माझा आवडतं उदाहरण एका व्यक्तीने सीएमएलला टीचर संघामधून एक खूप मोठा प्रोजेक्ट पाठवला आणि म्हणाली अचानक आलेला तीचे डोक्यातील एक विचार होता ज्योतीला मिटिंग मध्ये बोलायचं होता पण लोकांनी त्याला एक कल्पना म्हणून घेतले त्याचा गांभीर्याने विचारच केला नाही त्या एका लाईनचे ईमेल नंतरलगेचत्यांनी आपल्या एक समूह तयार केला आणि त्यावर बराच वेळ वेळ कार्य सुद्धा केले जे कार्य तिला अपेक्षित सुद्धा नव्हते कारण तिच्या बोलण्यातला अर्थ त्यांना कळलाच नाही हो काय आणि म्हणूनच कधी कधी आपण खरोखर संवाद कसा साधता आहोत याबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे बरोबर आजच्या आधुनिक जगात आपल्याला नेहमी सतर्क राहणे खूप आवश्यक आहे आणि दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे वेळ म्हणजे सर्वकाही बऱ्याच वेळेला काही लोकांची अशी अपेक्षा असते की आपण सातही दिवस 24 तास त्यांना प्रतिसाद द्यावा तर काही लोक अशी अपेक्षा कधीच करीत नाही आणि आता खरोखरच वेळेच्या अपेक्षांबद्दल आपल्याला वेगळा विचार करावा लागेल सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मला माझ्या संशोधनात आढळले की आपण धन्यवाद असा ई मेल मीटिंग नंतर काही मिनिटात किंवा काही तासात पाठवत असाल तर त्याचा प्रभाव काही दिवसांनी किंवा काही आठवड्यांनी पाठवलेल्या धन्यवाद या ई मेल पेक्षा निश्चितच वेगळा असतो यावरून लोकं तुमच्याशी आणि त्या ईमेल शी कसे जोडले आहे हे हे स्पष्ट होते कारण जवळजवळ व्हर्च्युअल हँडशेकच्या सिग्नलसारखे आहे जे आपण प्रत्यक्षात जाऊन करू शकत नाही आणि म्हणून मी प्रत्येकाला मी कुठल्या प्रकारच्या डिजिटल बॉडी लैंग्वेज ला प्रस्तुत करीत आहे याचा विचार करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि आजच्या डिजिटल युगात म्हणजेच तांत्रिक युगातजास्तीत जास्त गैरसमज टाळावेत याबद्दल मी स्पष्ट आहे तांत्रिक देहबोली म्हणजे कम्प्युटरच्या सहाय्याने अर्थातच संगणकाच्या साह्याने आपल्या हाव भावाचे किंवा देहबोलीचे स्पष्टीकरण होय आणि आता आपल्या लक्षात येईल की आपले हावभाव दर्शविण्यासाठी आपल्याला संगणकाची मदत होते खरे शोधकर्ता हा त्यांचे हावभाव समजतात आणि आणि केवळ हातांच्या हालचाली वरून आणि हावभावावरून एकाच वेळी बऱ्याच लोकांचा मागोवा घेतात कार्नेगी मेलॉन विद्यापीठाच्या रोबोटिक्स येथील संशोधकांनी एक संगणक सक्षम केला आहे जो रिअल टाइममध्ये व्हिडिओवरून अनेक लोकांच्या पोझेस आणि हालचाली वरून शरीरास समजू शकतो प्रत्येक व्यक्तीने पहिल्या वेळेला केलेल्या हाताच्या आणि बोटांच्या हालचालीवरून तो त्या व्यक्तीस ओळखू शकतो एखाद्या व्यक्तीच्या हालचालींना बघून त्याला ओळखणे किंवा त्याचा मागोवा घेणे या तांत्रिक क्षमतेला सिद्ध होऊन आता बराच काळ लोटला आहे परंतु संगणकाने गर्दीमधून एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या भावांना ओळखणे मात्र एक क्रांतिकारक संकल्पना आहे पॅनोप्टिक स्टुडिओच्या मदतीने एक नवीन पद्धत विकसित केली गेली जी 500 ्हिडीओ कॅमेर्याच्या मदतीने दोन मजली इमारत तयार करण्यात आली आणि त्या प्रयोगातून मिळालेल्या निष्कर्षांवर आधारित एकच कॅमेरा आणि एकच लॅपटॉप वापरणाऱ्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीला समुहा मधून ओळखण्यात आले तत्कालीन तांत्रिक विकासामध्ये पॅनोप्टिक या शब्दांनी संशोधनाची एक पातळी उंचावली पॅनोप्टिकॉन हे सुरुवातीला एक आर्किटेक्चरल डिझाइन होते जे जेरेमी बेन्थम त्यांनी 19 व्या शतकाच्या मध्यभागी पुढे आणले होते मध्ययुगीन तुरुंग आणि अंधारकोठडी यापेक्षा वेगळे काही करण्यासाठी आधुनिक लोकशाही राज्याने त्यापेक्षा भिन्न असलेल्या नागरिकांचे नियमन करण्यासाठी कारागृह वेडा आश्रय शाळा रुग्णालये आणि कारखाने आणि त्यामागील कल्पनायामध्ये क्रांतिकारक संकल्पना आणण्यासाठी आशा डिझाइन्स तयार केल्या पॅनोप्टिकॉनने कैद्यांच्या एकाच कोठडीच्या निरंतरआणि स्थिर साध्य झालेल्या निरिक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक शक्तिशाली सुसंस्कृत आणि जबरदस्त डिझाईन तयार केले बेंथमच्या म्हणण्यानुसार नेहमीच्या निरंतर निरीक्षणाने नियंत्रण यंत्रणा म्हणून काम केले सतत पाळत ठेवून एक अंतर्गत संरचना तयार करण्यात आली याचे औचित्य साधून लोकांना कैद्यांना आणि शाळेतील मुलांना या प्रकरणात वागणुकीचे महत्व समजले या विशेष डिझाइनला फोकॉल्टने देखील तंत्र आणि नियामक पद्धतींपैकी एक म्हणून उद्धृत केले ज्याला सामर्थ्य आणि ज्ञान दरम्यान संबंध शोधण्यासाठी वापरण्यात आले म्हणून फौकॉल्ट यांनी याला सामाजिक नियंत्रण प्रणाली आणि शिस्तबद्ध लोक यांच्या अभ्यासासाठी वापरले हे समान रूपक डिझाईन एकोणिसाव्या शतकात वापरण्यात येणाऱ्या डिझाईन सारखे होते हे जाणून घेणे खरोखरच मनोरंजक आहे या पद्धती 2 डी मानवी स्वरुपाचा मागोवा घेण्यासाठी आणि लोकांमध्ये आणि मशीन्स मध्ये संवाद हे साधण्यासाठी नवीन मार्ग उघडतात आणि लवकरच अशी आशा आहे की रोबोटला सामाजिक ठिकाणी सेवा देण्यासाठी अनुमती देण्यात येईल एक प्रकारे आम्ही असे म्हणू शकतो की शरीराची भाषा समजून घेऊन वैज्ञानिकांना रोबोटिक्सच्या वागणुकीचा एक प्रकारे कार्यक्रम तयार करण्यास ज्ञान मिळेल ज्याने कोणत्याही संघर्षाशिवाय रोबोट मानवी समाजाचे सहज संवाद साधू शकेल आजच्या आधुनिक जगात ऑनलाइन पदचिन्हांचा आपण वापर करतोय आमचीतांत्रिक देहबोली तसेच आमची ऑनलाईन उपस्थिती हे देखील नोकरी देणाऱ्यांसाठी एक आवडते साधन बनले आहे विशेषत जेव्हा भिन्न ऑनलाईन साइट्सची मजबूत जोडणी असतेतेव्हा ते एक अपरिहार्य डिजिटल व्यक्तिमत्व तयार करते आणि म्हणूनच आमच्यासाठी हे समजणे महत्वाचे आहे की आमची देहबोली केवळ सोशल मीडियावरच नाही परंतु कोणत्याही तांत्रिक संसाधनाच्या वापरात सकारात्मक असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ आमच्या ट्विटर खात्यावर आम्ही ज्या प्रकारे हॅश टॅग वापरतो ज्या पद्धतीने वेगवेगळ्या संदेशांना आपण त्वरित प्रतिसाद देतो किंवा त्याला डिलीट करतो दिवसाचा तो कोणता कालावधी आहे जेव्हा आपण सोशल मीडियाचा वापर करत आहोत आणि आपणदिवसाच्या कोणत्या कालावधीत आपल्या कार्याशी संबंधित मीडिया वापरतो ज्या लोकांचे आपण अनुसरण करतो त्यांच्या कुठल्या लिंक्स किंवा दुवे आपण पाहतो कुठल्या प्रकारचे संदेश आपण दुसर्यासोबत सामायिक करतो आपल्या स्वतःच्या सूचनांनुसार आपण कितीवेळा माध्यमांना शोधतो उदाहरणार्थ जुन्या लोकांना पुन्हा ट्विट करण्याची आमची सवय आहे काय आम्ही आमच्या फेसबुक पोस्टला आमच्या लिंक्डइन पोस्टसह जोडतो का आमची मीडियावरील उपलब्धता आमच्या लाईक्स वरून आणि आमच्या शेअरिंग वरून आमचा दुसऱ्या बद्दल असणारा आदर दर्शवितो काय तो नकारात्मक आहे काय तर सारांश असा की आजच्या आधुनिक तांत्रिक जगात डिजिटल बॉडी लँग्वेज समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर आपली स्वतःची तांत्रिक व्यक्तिमत्व सकारात्मक दृष्टीने याची क्षमता सुद्धा महत्त्वाची आहे हे आपल्याला देहबोली च्या वेगवेगळ्या दिशाबद्दल अवगत करविते आणि त्यासोबतच स्काईप वर ऑनलाइन इंटरव्यू देण्यास मदत करते हा शरीराच्या भाषेचा एक विशिष्ट पैलू आहे जो नंतरथेट सत्रामध्येसुद्धा घेतला जाऊ शकतो